वीक 8 मध्ये आपले स्वागत आहे एम्बेडेड सिस्टम डिझाइन यासह एआरएम कोर्ससाठी हा शेवटचा आठवडा आहे या आठवड्यात आम्ही एक्सेलेरोमीटर आणि त्याबद्दल काही चर्चा करणार आहोत आम्ही या डिव्हाइससह करू शकतो असे प्रयोग तर पहिल्या व्याख्यानात मी चर्चा करणार आहे एक्सेलेरोमीटर हे काय आहे आणि प्रिंसिपल ऑपरेशन म्हणजे काय त्यानंतरच्या पुढील दोन व्याख्यानात मी एसटीएम बोर्ड द्वारे एक्सेलेरोमीटर कसा इंटरफेस करू शकतो यावर चर्चा करेन आणि आम्ही डेटा कसा मिळवू शकतो हे मी प्रथम दर्शवित आहे आणि मग मी आपल्याला काही प्रयोग दर्शवितो जिथे डिव्हाइसचे ओरिएंटेशन आपल्याला आढळेल की डिव्हाइस फ्लॅट आहे किंवा ते व्हर्टीकली अप आहे किंवा ते व्हर्टीकली डाउन आहे इत्यादी या काही गोष्टी आपण पाहणार आहोत एक्सेलेरोमीटर आणि या आठवड्यात आपण आणखी एक गोष्ट विचारात घेऊ तो म्हणजे गॅस सेन्सर चा प्रयोग एक्सेलेरोमीटर बद्दल बोलू या विशिष्ट व्याख्यानात मी चर्चा करणार आहे एक्सेलेरोमीटर चे प्रिंसिपल ऑफ ऑपरेशन आणि मी ज्या एक्सेलेरोमीटरची चर्चा करीत आहे ते आहे ADXL 335 तर एक्सेलेरोमीटर म्हणजे काय हे एक डायनॅमिक सेन्सर आहे जे एक्स वाई आणि झेड एक दोन किंवा तीन ऑर्थोगोनल आक्सिस मध्ये अक्ससेलरेशन मेजर करू शकते आणि सामान्यत वन ऑफ थ्री मोडमध्ये वापरले जाते हे इनर्शिअल मेजरमेन्ट ऑफ व्हेलॉसिटी आणि पोसिशन म्हणून वापरले जाऊ शकते सेन्सर ऑफ इन्कलीनेशन टिल्ट किंवा ओरिएंटेशन इन 2 ते 3 डायमेन्शन किंवा व्हायब्रेशन किंवा इम्पॅक्ट सेन्सर किंवा शॉक सेन्सर हे देखील वापरले जाऊ शकते डेव्हलोप केलेली बहुतांश एक्सेलेरोमीटर मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सेन्सर एमईएमएस Micro Electro Mechanical Sensors वर आधारित आहेत आणि हे आयसी च्या सिलिकॉन सरफेस वर चिकटलेल्या आणि स्मॉल बीमद्वारे सस्पेंडेड केलेल्या स्मॉल मास डिस्प्लेसमेंट वर आधारित आहे कार्य करण्याच्या तत्त्वावर चर्चा करताना आपण याकडे अधिक लक्ष देऊ म्हणून एक अक्ससेलरेशन लागू केल्यावर एक फोर्स डेव्हलोप केली जाते आम्हाला माहित आहे की P m x f कॅपेसिटीव्ह सेन्सिंग किंवा पायझोइलेक्ट्रिक इफेक्ट सेन्सिंग चा वापर करून डिस्प्लेसमेंट ऑफ मास मेजर होऊ शकते म्हणून जेव्हा या डिस्प्लेसमेंट ऑफ मास जेव्हा ते एका पॉईंट पासून दुसर्या पॉईंटवर जाते तेव्हा एकतर कॅपेसिटिव्ह सेन्सिंग द्वारे किंवा पायझोइलेक्ट्रिक इफेक्ट सेन्सिंग द्वारे मोजले जाऊ शकते मुळात जे घडते ते म्हणजे कपॅसिटीन्स मध्ये चेन्ज आहे किंवा जनरेशन ऑफ व्होल्टेज आहे ज्याद्वारे ती मेजर केली जाते एक्सेलेरोमीटरच्या स्ट्रक्चर मध्ये फिक्सप्लेट आणि एक मूव्हिंगप्लेट असते एक्सलेरेशन डिफ्लेक्ट मूव्हिंग मास आणि डिफरंशिअल कॅपेसिटीर अनबॅलेन्स याचा रिजल्ट सेन्सर आउटपुट व्होल्टेज म्हणून होतो जो एक्सेलेरेशन प्रपोसशनल आहे मुळात याचा अर्थ असा आहे की एक मूव्हिंग मास आहे जेव्हा काही एक्सेलेरेशन केले तेव्हा तो मूव्हिंग मास आणि डिफरंशिअल कॅपेसिटीर अनबॅलेन्स करतो तर मास इम्बॅलन्स आहे एक्स वाय आणि झेड दिशेने एक्सेलेरेशन मोजण्यासाठी इन्कलिनेशन किंवा टिल्ट मोजणे शक्य आहे हे किती टिल्ट आहे ते एक्सेलरोमीटर वापरुन अचूकपणे शोधले जाऊ शकते हे x y आणि z दिशानिर्देशांसह एक्सेलेरेशन मोजण्यासाठी केले जाऊ शकते x y आणि z अक्षासह अँगल ऑफ रोटेशन मोजणे देखील शक्य आहे ज्यास x अक्षांसमवेत असल्यास रोल म्हटले जाते y अक्षांसह असल्यास पीच आणि जर ते z अक्षांसमवेत असेल तर याव म्हटले जाते येथे आपल्याकडे या फिक्स्ड प्लेट्स आहेत आणि मूव्हिंग मास आहे आणि आपण पहाल की जेव्हा जेव्हा काही एक्सेलेरेशन होते तेव्हा तिथे असलेली ही विशिष्ट पिवळ्या रंगाची वस्तू बदलते त्याआधारे x किंवा y किंवा z दिशेकडे अधिक टिल्ट आहे की नाही हे आपण अचूकपणे शोधू शकतो एमईएमएस मेकॅनिझमसह हा अॅक्सिलरोमीटर सेन्सर आहे आम्ही या प्रयोगात वापरत असलेले एक्सेलेरोमीटर एडीएक्सएल 335 आहे जिथे आपण हे करू शकता या एक्सेलेरोमीटरच्या पिन पहा आपल्याकडे ही व्हीसीसी आहे जीएनडी आहे आणि आमच्याकडे एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट आहेत तर हे दुसर्या बाजूने आहे आणि एडीएक्सएल 355 एक सिग्नल कंडिशन व्होल्टेज आउटपुटसह एक स्मॉल थिन लो पॉवर 3 ऍक्सेस एक्सेलेरोमीटर आहे मुळात ते काय करू शकते हे टिल्ट सेन्सिंग आप्लिकेशन्समध्ये स्टॅटिक एक्सलरेशन ग्रॅव्हिटीमुळे तसेच मोशन शॉक किंवा व्हायब्रेशनमुळे डायनॅमिक एक्सलरेशन मुळे मेजर करू शकतो हे x y आणि z अक्षामध्ये ± 3g च्या रेंजमध्ये एक्सलरेशन मोजू शकते जेव्हा आम्ही हे एसटीएम शी कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला हे दिसून येईल की आम्ही या X OUT Y OUT आणि Z OUT बद्दल संबंधित आहोत तर आम्ही कनेक्ट करू आम्ही हे सिग्नल अॅनालॉग पोर्ट शी कनेक्ट करतो याचे आउटपुट सिग्नल काही अॅनालॉग सिग्नल शिवाय काहीच नाहीत जे एक्ससलरेशन ला प्रपोरशनल आहेत आता इंटरफेसिंग बर्यापैकी सरळ आहे आम्ही ते अर्डिनो वापरून दर्शविले आहेत आम्ही एसटीएम वापरून हा प्रयोग केला आहे हे जिथे व्हीसीसी ला जोडलेले आहे ते जीएनडी शी कनेक्ट आहे आणि हे x y आणि z हे पिन A1 A2 आणि A3 शी कनेक्ट आहे तर हे सर्व डिव्हाइस अॅक्सिलरोमीटरबद्दल आहे पुढे आपण या एक्सेलेरोमीटरला एसटीएम बोर्डासह कसे कनेक्ट करू शकतो ते पाहू आम्ही आपणास आधीपासूनच कनेक्शन दर्शविले आहे त्याबद्दल आपण पुढच्या व्याख्यानात लक्ष देऊ धन्यवाद